डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आर्किटेक्चर अँड प्लानिंग आयआयटी रुड़की मधील सहाय्यक प्राध्यापक आहे आज आपण डिजास्टर रिकव्हरी कशी शिकवायची आणि बिल्ड बॅक बेटर चा एंवीरोन्मेण्ट एज्युकेशनामध्ये कसे बिल्ड याबद्दल चर्चा करणार आहोत म्हणून हे व्याख्यान माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे तयार केले जात आहे ज्याबद्दल मी जवळजवळ 2 दशकांपासून एक विद्यार्थी आणि विविध कल्चरल आणि एन्विरोमेंटल सेटअपमध्ये प्राध्यापक या नात्याने कसा सामील होतो तर अभ्यासक्रमात आपणास एज्युकेशन आणि ऍडोप्टेड पद्धतींमध्ये डिजास्टर कशी एकत्रित केली गेली आणि खरं तर मी प्रत्यक्षात राबवलेले काही अभ्यासक्रम आणि जेथे डिजास्टर रिस्क कमी करण्यास कसे शिकवायचे याच्या वेगवेगळ्या पद्धतींची चाचणी करत राहिलो आणि भारत यूके भूमध्य देशांमध्ये आणि स्वीडनमधील आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग विद्यार्थ्यांसाठी विशेषत बिल्ट एन्विरोमेंटल व्यावसायिकांसाठी बिल्ड बॅक बेटर आहे म्हणूनच मला टेम्परेत क्लायमेट आणि ट्रॉपिकल क्लायमेट भूमध्य क्लायमेट आणि आर्कटिक क्लायमेटात काम करण्याचा चांगला अनुभव आला आहे म्हणून मी DRR शिकवण्याच्या विविध साधनांची आणि पद्धतींची चाचणी घेत आहे म्हणून मी एक प्रकारची कन्साईस समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे मी काय अंमलात आणले आहे आणि त्याद्वारे मी काय शिकलो आहे त्याआधी मी त्यातील शैक्षणिक घटकाबद्दल थोडक्यात थेरिओटिकल समज देतो त्याचा शैक्षणिक घटक आणि आर्किटेक्चरल फेनॉमेनॉन आणि विशेषत सध्याच्या युगात ते कसे बदलत आहे आणि काय थ्रिट्स आहेत आणि कसे या परिणामी या DRR ने बिल्ट एंवीरोन्मेण्ट एज्युकेशना मध्ये त्याकडे कसे पाहिले पाहिजे या संदर्भात ते कसे संबंधित आहे जेव्हा आपण आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग किंवा शहरी रचनेबद्दल प्रारंभ करता तेव्हा यापैकी कोणत्याही अभ्यासाचा जो बिल्ट एंवीरोन्मेण्ट विषयी संबंधित असतो तेव्हा आपण बहुधा आर्किटेक्चरच्या स्मारकाबद्दल बोललो होतो आपल्याला माहिती आहे व्हॅटिकन सिटी प्लाझा आहे की नाही ड्युमो आहे की नाही तुम्हाला बर्नाड स्मिथचे काम माहित आहे म्हणूनच महान आर्किटेक्ट महान मास्टर बिल्डर्स ज्यांनी या जागा प्रत्यक्षात घडल्या आहेत आणि हेच आपण सर्वांनी आर्किटेक्चर विषयी अभ्यास केले आहे आणि खरं म्हणजे जेव्हा आम्ही या आर्किटेक्चरल कोर्सचा अभ्यास करत होतो तेव्हा आपल्या डिझाइन घटकापासून प्रएज्युकेशन घेतलेले वेगवेगळे विभाग आहेत आणि तसेच बांधकाम घटक स्ट्रक्चरल घटक सेवा घटक आणि ऐतिहासिक घटक तर मग आपण कसं तरी वेगळ्या पद्धतीने प्रत्येक घटकाप्रमाणे वेगळ्या बाबीने अभ्यास करतो म्हणून आपणास इन्टिग्रेट करण्याची नेहमीच गरज असते आणि आपण या गोष्टीची शिकवण कशी लागू करतो हा मिसिंग घटक आहे आणि जर आपण घेतला तर आर्किटेक्चरल समजुतीच्या ऐतिहासिक काळापासून पुढे जिथे लोक मास्टर बिल्डरच्या अधीन काम करत असत आणि ते वास्तुकले शिकत असत परंतु आधुनिक युगात येत असताना जिथे फ्रँक लॉयड राईट किंवा लुईस खान यांना ओळखले जाते ते पुन्हा एक प्रकारचे मित्र आहेत हे एक प्रकारची मैत्री आहे ते या मास्टर्स कडून कसे शिकतात अगदी बौहॉस देखील आपल्यास माहित आहेत हे फक्त आहे हे विचारांचे नाही लुईस खान यांचे म्हणणे आहे शाळा एक झाडाखाली एका झाडापासून सुरुवात केली ज्याला तो शिक्षक नव्हता हे माहित नव्हते विद्यार्थी होते हे त्यांना माहिती नव्हते अशा काही लोकांसोबत त्याच्या रिऍलिटीाविषयी चर्चा करीत असे तर हा एक अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे जो तो समोर आणतो आणि या परस्परसंवादाच्या परिणामी आर्किटेक्चरल मैत्री किंवा ज्या विद्यार्थ्याने त्याने काही विचारधारे पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि मग एखाद्या विशिष्ट निर्णय प्रक्रियेकडे आला म्हणूनच हे संपूर्ण येथे आहे एज्युकेशन वर्गातल्या अभियांत्रिकी विषयाच्या विपरीत आहे आम्ही वास्तुविशारद आणि प्लॅनर या नात्याने रिऍलिटीिक परिस्थिती आणि त्यातील मेंटल आस्पेक्ट आणि त्यातील वर्तनात्मक आस्पेक्ट आणि आर्थिक बाबींचा आपण सामना करतो बिल्ट एन्विरोमेंटल अभ्यासामध्ये असे अनेक डायमेन्शन आहेत जेणेकरून या प्रकारचे एज्युकेशन घेतले गेले आहे आणि लुईस खान विचार विनिमय करून केवळ अशाच कल्पना स्वीकारतील अशा अनेक व्यक्तींशी संवाद साधून एखाद्या व्यक्तीच्या या कल्पनेविषयी बोलतो चेक व काउंटर तपासणीच्या प्रक्रियेद्वारे ते समजूतदारपणे संवेदनशीलतेने आणि जीवन आणि जीवनमान यांच्या नमुन्यांमध्ये निर्माण केलेल्या कामगिरीच्या लेवलवर स्वीकारले जातात तर आपण ही कल्पना कशी विकसित करता आणि आपण ही कल्पना कशा संवादात आणता आणि आपण ही तपासणी कशी करता आपण यास काउंटर तपासता आणि आपण कसे पहात आहात ती कशी अनुभवत आहे ती कशी वागत आहे या ट्रेड आणि एर्रर्र प्रक्रियेबद्दल हे सर्व आहे त्यास प्रतिसाद देणारी पद्धत काय आहे लोक त्यास कसा प्रतिसाद देतात हे आपल्याला माहित आहे की एज्युकेशन प्रक्रिया अशा प्रकारे होते जेव्हा आपण आर्किटेक्चरच्या अभ्यासाबद्दल बोलतो तेव्हा आम्ही बहुतेक विद्यार्थ्यांना इमारत ओरिएंटेशन कडे वळवतो परंतु एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की ही इमारत केवळ आर्किटेक्चरचा एक आक्षेपार्ह प्रकार नाही तर ती कल्चरल सेटिंग देखील आहे जी आपल्याला त्या जागेचा अर्थ समजून घेण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते उदाहरणार्थ आम्ही जीन मेरी टिजीबाऊ कल्चरल केंद्र रेंजर पियानो ज्याला इकोलॉजिकल सेटिंग आणि आदिवासींच्या समजूतदारपणाबद्दल आणि आर्किटेक्चरल बाबींमध्ये कसे आणता येईल याबद्दल बोललो आणि तसंच जेव्हा आपण स्वतंत्रोत्तर वास्तुकलाविषयी चर्चा करतो जिथे चंडीगड चंदीगडचे प्लॅनिंग जेथे आधुनिक दर्शन आणि भारतीय लोकशाही आणि समान संधींचे दर्शन आणि कार्य करण्याची पद्धत आणि त्यांना साइट कशी समजली गेली आहे आणि त्यांना कसे समजले आहे अशा आधुनिक दृष्टीने भारतीयांमध्ये कार्य केले आहे आर्किटेक्चर ज्या प्रकारे समुदायाबरोबर समजला आहे त्या मार्गाने संक्रमण प्रक्रिया समुदायांशी व्यवहार केला आहे आणि पूर्वी ही सिंग्युलर प्रक्रिया होती परंतु आता हळूहळू ती सिंग्युलर वरून शेअर्ड दृश्यांमध्ये बदलली आहे जेव्हा आपण शेअर्ड दृश्यांविषयी बोलतो खरं तर आज आपण शहरी डिझाईन किंवा आर्किटेक्चर मास्टर सारख्या बर्याच महत्त्वाच्या अभ्यासक्रमांबद्दल बोलत आहोत परंतु आपण 19th शतकाच्या सुरुवातीच्या काळात आणि 1850 च्या दशकात लिव्हरपूल जिथे सिविक डिझाईन कोर्स सुरू केले आहेत आजही हा विशिष्ट कोर्स अस्तित्वात आहे म्हणूनच ते प्लॅनिंग प्रक्रियेत स्टेकहोल्डरांना डिझाइन प्रक्रियेमध्ये आणण्याविषयी बोलत आहेत आम्हाला सिंग्युलर दृष्टी पासून शेअर्ड दृष्टीकडे जाणे फार महत्वाचे आहे कारण बर्याच वेळा त्यांना लक्षात येते की सिंग्युलर दृष्टी प्रक्रिया उघडपणे अपयशी ठरली आहे आणि या प्रक्रियेतील भिन्न युजर गट स्टेकहोल्डर निर्णय घेणार्या अधिकाऱ्या च्या खात्यात विचार केला पाहिजे आपल्या सध्याच्या संदर्भात जागतिकीकरण झाले आहे जर आपण आपला समाज कमीतकमी हिंदुस्थानातून कसा हलविला आहे याचा माझ्या वेळेवर विचार केला तर श्रीनिवास संस्कृतकरणापासून वेस्टनाजेशन आणि कोलोनाजेशनकडे आणि औद्योगिकीकरणाकडे आणि ज्या गोष्टींबद्दल बोलत आहेत आधुनिकीकरण आणि आज आपण जागतिकीकरणात जगत आहोत परंतु तरीही श्रीमंत आणि गरीब यांच्यात दरी वाढत आहे हे आपणास ठाऊक आहे की गरिबांसाठी एक आव्हाने आहेत आणि श्रीमंतांनासुद्धा आव्हाने आहेत हे एक अतिशय वैविध्यपूर्ण आव्हान आहे हे दोन्ही गट आज एक अत्यंत अतुलनीय आव्हाने तोंड देत आहेत खरोखरच गरिबी स्पष्टपणे दारिद्र्य कमी करणे हा डिजास्टर जोखीम कमी करण्याचा एक आधार आहे आणि जेव्हा आपण श्रीमंत लोकांबद्दल बोलू इच्छित असाल तर ते नियोजित वस्तीच्या रूपात आहे की नाही हे स्पष्टपणे आहे व्यवस्थित आयोजित केले गेले आहे आणि ते इमारतीत आहे की नाही ते शहर आहे की नाही हेदेखील पहावे लागेल की या शहराचे प्लॅनिंग कसे केले गेले आहे आणि आज काय फक्त त्याचाच परिणाम होणार नाही तर शंभर वर्षानंतर त्याचा कसा परिणाम होईल तर प्लॅनिंगासाठी कशी काळजी घ्यावी लागेल हे ठरविणे महत्वाचे आहे आम्ही युद्धांच्या राज्यात देखील जगत आहोत आम्ही स्पर्धात्मक राज्यात राहत आहोत जे निकोसियाचे एक उदाहरण आहे आपल्याला माहित आहे की 2 देशांमध्ये मोडलेली शहरे कशी आहेत हे दोन देशांचे आहे एक म्हणजे नॉर्थ सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक आणि सायप्रसचा ग्रीक भाग जो निकोसिया आहे आणि नॉर्थे कडील डाव्या किनारपट्टी आहे आणि या परिस्थितीत सेवांना कसे चॅनेल करावे DRR बद्दल समग्र समज कशी घ्यावी हे माहित आहे की नाही ही नैसर्गिक निर्मित किंवा मानवनिर्मित डिजास्टर आहे आपल्याला संमती परत कशी मिळवायची गरज आहे ही आपल्यासमोर असलेली काही आव्हाने आहेत आणि लॉरी बेकर सारख्या महान व्यक्ती ज्यांनी प्रत्यक्षात गरीब आणि विशेषतः काम केले आहे कमी किमतीची तंत्रज्ञान विकसित केले आहे आम्ही स्थानिक मेसनसह कसे कार्य करू शकेन स्थानिक मेसनला कसे एज्युकेशन द्यावे आम्ही या समुदायांना कसे व्यस्त ठेवू शकतो यासंबंधी काही बाबी आहेत किंवा आपल्याला माहिती आहे की बांधकामासाठी काही स्वदेशी पद्धती विकसित केल्या पाहिजेत म्हणून ही एक कल्पना आहे परंतु त्याच आस्पेक्टवरुन आपल्याला या प्रयत्नांचे दीर्घकाळ बदल घडवून आणणे देखील पाहावे लागेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ जंगल चुलामध्ये आपण पाहू शकता की लॉरी बेकरने उजव्या बाजूला डिझाइन केलेले आहे परंतु समुदायांनी काय विकसित केले आहे नंतर आणि आज त्यांच्या स्वत च्या पुढाकारांमुळे लॉरी बेकरने नेमके काय डिझाइन केले आहे ते शोधून काढणे देखील फारच अवघड आहे तर हे प्रत्यक्षात दर्शवते की त्या दिवशी स्थापत्य स्थापनेत काय दृष्टी होती यामध्ये काही अंतर आहे एक दृष्टान्त घडवून आणला आणि आज समुदायाने त्यास कसा प्रतिसाद दिला कदाचित विविध योजना प्रत्यक्षात येण्याच्या कारणामुळे कदाचित विविध आर्थिक अडचणींमुळे आणि कदाचित विविध गरजा आणि मागण्यांमुळे आल्या असतील तर मला वाटते की ही सर्व अगदी गुंतागुंतीची घटना आहे त्याचप्रमाणे काही स्वयंसेवी संस्था हन्नरशाला सारख्या लोकांसाठी आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी विविध समर प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन करीत आहेत की आपल्या ओळखीच्या समुदायांद्वारे एखादी व्यक्ती कशी शिकू शकेल म्हणून समुदायांसमवेत राहून समाजासाठी काम करत असेल तर त्याचा फायदाही होत नाही केवळ तेथे असलेला विद्यार्थी आणि बाह्य जगाशी संवाद साधण्यास शिकत असलेला याचा फायदा समाजालाही होईल खर्च कमी होईल हे आपल्याला निश्चित कळेल दोन्ही बाबींमध्ये विन विन परिस्थिती आहे हेच आतापर्यंत मी बोलत होतो की आमची डिजाइन कार्यपद्धती आणि टीचिंग एकेरी दृष्टीपासून शेअर्ड दृष्टिकोनात कसे वाढले आहे म्हणूनच आपण आपल्या जाणत्या विद्यार्थ्यांना गुंतवून घेण्यास सुरुवात केली जसे लोकांच्या विविधतेकडे लक्ष देण्यासारखे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची योजना आखत असता तेव्हा केवळ एका सामान्य माणसासाठी नसून आपण वेगळ्यासाठी कसे योजना आखणार आहात याची योजना करत आहात अपंग लोक लहान मुलांसाठी असो म्हातारी माणसे असो अंध व्यक्ती असोत फिजिकलदृष्ट्या अपंग व्यक्ती असोत म्हणून आम्ही अशा प्रकारच्या कार्यशाळांमध्ये करायचो जिथे लोकांचे सार आणि इतर वैविध्यपूर्ण सक्षमतेचे महत्त्व लक्षात येते लोक जेणेकरुन एखाद्यास आपल्यास माहित असलेल्या त्यांच्या गरजा काय आहेत हे समजू शकेल ही एक महत्त्वाची संवेदनशीलता आहे जी आम्ही त्या प्रक्रियेसह करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या स्वत च्या अभ्यासात आम्ही मेंटल मॅप केले आणि आमच्याकडे काही तंत्रज्ञानाची काही विद्यार्थ्यांकडे आहे मेंटल मॅप घेताना आणि मेंटल मॅपचे विश्लेषण कसे करावे आणि मेंटल मॅप घेण्याचे वेगवेगळे मार्ग काय आहेत हे आपण इतर शिकवणीतून पुढच्या पिढीपर्यंत शिकवलेल्या काही गोष्टी आहेत म्हणजे खरं तर जेव्हा मी एक विद्यार्थी होतो तेव्हा मला कोणीच मेंटल मॅप काय आहे हे शिकवले नाही पण जेव्हा जेव्हा मी माझ्या संशोधनातून जेव्हा मला हे शिकलो तेव्हा मी नक्कीच ते माझ्या विद्यार्थ्यांकडे पाठवतो आणि मग माझे विद्यार्थी विकसित झाले वेगळ्या नाविन्यपूर्ण पद्धतीने वेगवेगळ्या संदर्भात आणि त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने घेतले आहे अशा प्रकारे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे रूपांतरित झाले आहे उदाहरणार्थ तो माझा पियुष होता तो माझा बॅचलर विद्यार्थी होता उत्तरकाशीतील अर्थक्वेक एफ्फेक्टड भागात थेसिस करत होता हे एक खेड्याचे गाव आहे आणि हे एक लहान पदवी डिसार्टेशन आहे तो एका खेड्यातल्या पुनर्वसनाकडे पहात होता आणि मग तो ज्या प्रकारे पहात होता तो मुळातच मी त्याला गावी घेऊन गेलो आणि त्याने आपल्यास माहित असलेल्या समुदायाचे मॅपिंग विकसित केले तेथे त्याने विचारले त्याने त्यांना गावाचे काही नकाशे दिले आणि मग त्यांनी त्याला विचारले की या गावातल्या महत्त्वाच्या समस्या कोठे आहेत हे आपणास कसे समजले आहे म्हणून लोकांनी त्याचे मॅपिंग करण्यास सुरवात केली होय या पावसाळ्यात आपल्याला या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात नाले मिळतात बर्फ इथे जमा होतो आपल्याला मिळते यामध्ये एक डायल अप नमुना इमारती आहेत ज्यामुळे आपल्याला माहित असेल की अशा प्रकारे समुदाय देखील त्यांच्या स्वत च्या असुरक्षांबद्दल काही प्रमाणात समजून घेतात दुसरे आस्पेक्ट ज्याचा आम्ही प्रयत्न केला तो म्हणजे त्या लेवलवर त्याने घराच्या विविध परिस्थिती आणि संपूर्ण सेटलमेंट विविध सोशिअल हिरार्चिज जसे की ते जाट समाज आहे की नाही अनुसूचित जाती जमात आहे की नाही याचा विचार केला ते कसे आणि कसे वेगळे केले जातात आणि ते कसेइन्टिग्रेट केले जातात हे माहित आहे उदाहरणार्थ या सर्व गोष्टी आम्ही उदाहरणार्थ काम केल्या आहेत तर वैयक्तिक लेआउटच्या दृष्टीने आम्ही काही प्रकारचे छोटे ब्लॉक्स बनवण्याचा प्रयत्न केला आणि मग समुदायाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि लोक म्हणायचे की हो मला तुम्हाला त्याबाहेर शौचालय माहित असावे आणि मला गुरेढोरे पाळण्यासाठी एक ठिकाण पाहिजे असे मला वाटते आणि विशेष म्हणजे हे देखील महत्त्वाचे शोध आहे की ते आनंदी नव्हते त्यांच्या घरासमोर दुसरा सोशिअल समुदाय असणे परंतु त्यांना त्यांच्या घराच्या मागील बाजूस मिळाल्याचा आनंद झाला परंतु नंतर आम्ही डिझाइनरकडून एक शक्यता पाहू शकतो ज्या क्षणी आपण त्यांना स्पष्टपणे समोर ठेवले तर काही वाद होण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा आपण बॅकयार्ड कमीतकमी त्या प्रक्रियेमध्ये रहाता तेव्हा दीर्घकाळ चाललेला संवाद कदाचित दीर्घ कालावधीत विकसित होऊ शकतो आणि आपल्याला विद्यार्थ्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे कारण जेव्हा आपण एखाद्या डिजास्टर बद्दल बोलतो हा फक्त कार्यक्रमच नाही तर फक्त दिलासा देण्याचीच नाही तर ती केवळ पुनर्वसनाबद्दलच नाही तर ती केवळ पुनर्बांधणीचीच नाही परंतु हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की समुदायांनी त्यांचे कल्चरल गरजा त्यानुसार त्यांचे घर कसे बदलले आहे ते एक पूजा कक्ष म्हणून रूपांतरित केलेले शौचालय आहे हे प्रमाणित वस्ती आहे आणि ते पारंपारिक स्वरूपात रूपांतरित झाले आहे आर्किटेक्चरला कल्चरल दृष्टिकोनातून संपूर्ण बांधकाम चांगले समजू शकते बहुतेक अहवालांनी असे म्हटले आहे की एंवीरोन्मेन्ट तयार करण्यापूर्वी आणि त्यांचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्यांचा विचार केला जातो तथापि इमेज स्किमाटा किंवा मॉडेलमध्ये इडिअल एम्बोडीड स्वरुपाच्या काही अपूर्णरित्या आहेत आणि यासारखीच आणखी एक चर्चा आहे त्याचप्रमाणे मी किरुना हलणारे किरुणा येथे असलेल्या माझ्या एका व्याख्यानात असे सांगितले की जिथे एक खाण शहर आहे आणि लोक तेथील रहिवाश्यात बदलले आहेत आणि संपूर्ण शहर पुनर्स्थित झाले आहे परंतु आता डिजिटल उपकरणांकडे आता VR ने पाहणे व्हर्चुअल रिऍलिटी पाहता आता लोक डेस्क बसून योजना आखत आहेत हे आपणास ठाऊक आहे की साधनांनी कार्य केले आहे आणि या विशिष्ट शहराचे प्लॅनिंग कसे केले जाऊ शकते हाय वे प्रोग्राम कसा बनविला जाऊ शकतो म्हणूनच जिथे लोकांना वेगळी कल्पना मिळत आहे तेथे कोणीही शहरी प्लॅनर होऊ शकतात हे कसे शक्य आहे आपल्याला माहिती आहे की हे आहे पहा एखाद्याला ग्राउंड रिऍलिटी त्यातील डेमोग्राफिक त्याचे सोशिओलॉजी त्यातील इकॉनॉमिक चा भाग पायाभूत सुविधा खरेदी आस्पेक्ट अशा अनेक गोष्टी समजून घ्याव्या लागतात ती केवळ व्हर्चुअल रिऍलिटीतूनच दिसून येत नाही ते पहा तंत्रज्ञान चालू असल्यामुळे बरेच आहेत पूर्वी हे सर्व आता हँड टूल तंत्रज्ञानाने बनविले गेले होते थोड्या वेळाने ते मशीन टूल तंत्रज्ञानाकडे गेले आणि आता अट माहिती साधन तंत्रज्ञानाकडे गेली आहे म्हणूनच ते फॉर्म जनरेशनवर अधिक केंद्रित आहे आणि आज आपण शहराच्या विकासासह घरांच्या बाबतीत किंवा आपण ज्या शहरी रचना आहेत त्या घराशी आपण काय वागतो आहोत आपण सर्व जण एकाच सॉफ्टवेअरद्वारे करीत आहोत मग ते शेतकर्याचे घर असो उद्योगपतींचे घर असो की ते फक्त या सॉफ्टवेअरच्या टेम्पलेट्ससह आम्ही हे सॉफ्टवेअर वापरत आहोत परंतु या टेम्पलेटद्वारे विद्यार्थी किती शिकत आहे हा एक मोठा प्रश्न आहे कारण जेव्हा तो पूर्वी फिजिकल स्वरुपात संवाद साधत होता तेव्हा कोणत्या प्रकारची झाडे कोणत्या प्रकारची वनस्पती कोणत्या प्रकारच्या प्राण्यांच्या फुलाचा वास यात फरक पडला हे पाहता आला जेव्हा आपण त्याच्या अभ्यासक्रमाच्या भागाबद्दल बोलतो अशरफ सलामा 2 पेडागॉगीच्या दृष्टिकोनाबद्दल बोलतात मेकॅनिस्ट पेडागॉगी आणि सिस्टिमॅटिक पेडागॉगी येथे आपण शाळा करिक्युलम ग्रेड विषय कोर्स धडे याबद्दल बोलतो पण नंतर इथेही तीच आहे परंतु येथे हे काय महत्वाचे आहे ते समाजाशी कसे संबंधित आहेत आणि मूल्यांकनाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आम्ही गुणवत्ता वाढविण्यासाठी असलेल्या मूल्यांकन बद्दल बोलतो फक्त त्यांना फक्त C प्लस किंवा C मायनस सारखेच श्रेणीकरण करत नाही हे जाजिंग चे नाही तर गुणवत्ता वाढवण्यासाठीचे मूल्यांकन करत आहे आम्ही त्यांची कौशल्ये कशी वाढवू शकतो पुढे येथे डिजास्टर जोखीम कमी करण्यास शिकवताना देखील शिक्षकाकडे लक्ष द्यावे लागेल आपण विशिष्ट विचार प्रक्रिया कशी आणू शकतो जेणेकरून त्याला डिजास्टर संदर्भ आणि त्यादृष्टीने चांगले संदर्भ कसे समजेल बर्याच विकसनशील देशांमध्ये अजून एक समस्या आहे ती सामान्य आहे बहुतेक पेंग्विन त्यावर विश्वास ठेवतात हे खरे आहे का विद्यार्थ्यांचा असा विश्वास आहे की एखाद्या मास्टरने हे खरे आहे असा विश्वास ठेवण्याच्या प्रवृत्तीमध्ये विकसित केले आहे मला असे वाटते की प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट विचारण्याच्या काही गंभीर दृष्टिकोनदेखील विकसित करणे आवश्यक आहे आणि यामुळे एक विचार बनतो प्रक्रिया जर नदी असेल आणि तेथे काही सेटलमेंट असेल तर आपण डिझाइन करत आहात मग एखादा विद्यार्थी याबद्दल विचार करू शकतो मी येथे बांधकाम करू शकतो पूर येईल तेव्हा काय होते पूर कशाच्या लेवलवर येतो मग मी कोणत्या मार्गाने जावे मला यातून काही जमीन मिळेल का हे विचारमंथनासारखे आहेत आपल्याला माहित असलेले प्रश्न फक्त असे म्हणू शकत नाही की आपण एखादा नियम म्हणता की आपल्याला हे करावेच लागेल तर मग आपल्याला समीक्षेचा प्रश्न विचारला पाहिजे ही मनोवृत्ती पुढे विकसित केली जावी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एज्युकेशन प्रक्रियेमध्ये आपण अधूनमधून शिकतो परंतु जेव्हा हे सर्व एकमेकांशी जोडलेले आणि एकमेकांशी जोडलेले असते तेव्हा ते एकत्र कसे कार्य करते ते महत्त्वाचे आहे ते एकमेकांवर अवलंबून आणि एकमेकांवर अवलंबून आहेत हे मी काय बोलतो सेटलमेंट ही केवळ एक गोष्ट नसते ही एक सिस्टिम आहे मग ती मूलभूत टोपोग्राफी असो ज्याने फ्लोरा आणि इकोलॉजिकल डायमेन्शन फ्लोरा तयार केला असेल आणि फाऊंना आणि मग आपणास सार्वजनिक जागेचे नेटवर्क मिळाले जे कदाचित बदलू शकेल एक मिलेनिअम मध्ये आपण प्लॉट आणि सेन्चुरीएस आणि नंतर ब्लॉक आणि नंतर आपण इमारती आणि नंतर दरम्यानचे लेवल आहे दुर्दैवाने बरेच आर्किटेक्ट ते फक्त या स्तराकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतात किंवा कदाचित हे प्लॅनर लेवल आहेत डिजास्टर संदर्भात देखील आपल्याला हे आवश्यक आहे हे अनुलंब समज कसे जाते हे पाहणे आवश्यक आहे आणि माक्रो लेवल ते मॅक्रो लेवलसमजून घेणे आणि मॅक्रो लेवलपासून माक्रो लेवलपर्यंत आपल्याकडे त्या प्रकारचे इंटरफेस असणे आवश्यक आहे येथे मला एच डी छाया चा सिद्धांत देखील आणायचा आहे तो एका भागापासून संपूर्ण नात्यापर्यंतच्या स्वत ची विकासाच्या आस्पेक्टविषयी कसा बोलत आहे एखाद्या एज्युकेशनात आपण विषयांबद्दल शिकवतो पण स्वत ची जबाबदारी कशी घ्यावी याबद्दल स्वत ला कसे शिकवायचे हे कसे शिकवायचे हे देखील आपण खूप महत्त्वाचे शिकवितो आपण ज्या जगाचा जन्म झाला त्या क्षणाचाही त्याचा संबंध आहे त्याचे कुटुंब तो त्याच्या लिंगाशी संबंधित आहे तो त्याच्या जातीशी संबंधित आहे तो त्याच्या आसपासच्याशी संबंधित आहे तर अशाप्रकारे तो त्याच्या शहराशी संबंधित आहे तो राज्याशी संबंधित आहे तो बर्याच माक्रो लेव्हल राष्ट्रासह तसेच विश्वाशी संबंधित आहे जर येथे काहीतरी घडले तर त्याला त्रास होणार नाही जर चीनमध्ये काहीतरी घडते बरोबर किंवा नेपाळमध्ये तो असे करणार नाही असे तुम्हाला वाटत नाही तो फक्त त्याकडे दुर्लक्ष करेल येथूनच संवेदनशीलता समजून घ्यावी लागेल की आपल्याला माहित आहे की प्रत्येक गोष्ट माझ्यापासून सुरू होते फक्त मला आनंद होत नाही परंतु जर आपण आपण ते त्या संलग्नतेच्या प्रक्रियेस देखील ईंटेग्रेल एज्युकेशनाचा एक भाग असावा कारण वेळ आणि स्थान यांच्याद्वारे मला नेहमीच समजले जाते आणि वेळ आणि जागा निरंतर बदलत असतात ज्या क्षणी तो वेगळ्या ठिकाणी प्रवास करत आहे तो ज्या क्षणी आहे मोठे होत आहे परंतु नंतर ते म्हणतात की फक्त मी आहे आणि बदलत आहेत जे स्थिर आहेत आणि या छायाने जगाच्या आर्किटेक्चरल प्रक्रियेचा एक प्रकार टाईम स्पेस आणि फॉर्म ची क्रमवारी या प्रक्रियेस म्हटले आहे या प्रक्रियेस पंचि करन म्हणतात आणि जगात माणूस बनला आहे जिथे माणूस सर्वत्र वैश्विक संपूर्णतेचा मॅक्रो प्रतिक्षेप आहे कल्पना प्रक्रिया आणि माक्रो स्तरीय विश्वाचे माध्यम अस्तित्वाचे स्तर म्हणूनच त्याची सुरुवात मी आणि आपली जबाबदारी किती माक्रो लेवलवर परत जाते हे खूप महत्वाचे आहे आणि त्याठिकाणी आपल्या भूमिकांबद्दल आपल्याला माहिती आहे की हे मी कसे आहे मी स्वत कसे आहे आणि आपण आणि आपल्या रोल बॉडी आणि माईंड ला कसे रेफ्लेक्स करतात आपले रिलेशनशिप कसे आणि आपली भूमिका निरीक्षक म्हणून एक्सप्लोरर सारखे कसे कार्य करते त्याद्वारे त्यामध्ये कसे संवाद साधते आणि कसे आपल्याला माहित असलेले गुणधर्म ही संपूर्ण गोष्ट अगदी थेरिओटिकल संकल्पना आहे जरी मी त्याबद्दल सखोल माहिती घेत नाही परंतु किमान एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की देवाचे विश्व केवळ त्याच्याशिवाय मनुष्याने पूर्ण केले आहे ते अपूर्ण आहे तर ज्याचा अर्थ असा आहे की आपण आपणास माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीचे कारण आहोत मग हे डिजास्टर चे स्वरूप आहे की डिजास्टर चे कारण हे माझ्यापासून सुरू होते आपण सर्व काही जबाबदार राहू आपल्याशिवाय डिजास्टर ही संकल्पना असू शकत नाही समजले तर एज्युकेशन प्रक्रियेत 3 गोष्टी आहेत एक म्हणजे कोंजिगेटिव्ह आस्पेक्ट आणि सायकोमोटर आस्पेक्ट आणि अफेक्टिव्ह आस्पेक्ट तर कोंजिगेटिव्ह मेंटल क्षमतांबद्दल बोलत आहे जे आपण ब्रेन मधून शिकत असलेल्या कौशल्यांबद्दल आणि ज्ञानाबद्दल बोलते आहे तर एक सायकोमोटर आपण हाताने कसे शिकता आणि जे आपण शिकता जे आपल्या अंत करणात जाते जे आपल्याला माहित आहे जे आपल्याला काही मूल्य आहे आपल्या एज्युकेशनाचे अनेक टॅक्सओनॉमीज विकसित केली गेली आहेत ब्लूमBloomsची टॅक्सओनॉमीज त्यातील एक आहे ब्लूमने 1956 चा विकास केला आहे जिथे उच्च ऑर्डरची खालची ऑर्डर आहे मूल्यमापन शिगेवर होते परंतु २००२ मध्ये त्यांनी सिन्थेसिस आणि नंतर सृष्टीला शिखरावर आणले आणि आता आर्किटेक्चरच्या सध्याच्या पिढीमध्ये आपण केवळ बनावट मॉडेल्समुळेच डिजिटल स्वरुपाविषयी बोलत आहोत जिथे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे आणि आपण डिजिटल प्रक्रियादेखील पाहत आहोत परंतु या प्रक्रियेमध्ये आपण जे गमावत आहोत ते ग्राउंड रिऍलिटी आहे खरं तर CAD सिम्युलेशन मॉडेल सारख्या बर्याच मॉडेल्स आहेत जसे की हे माझे एक विद्यार्थी काम करतात जेथे ते प्रकाशयोजनांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात तसेच आपल्याला क्लायमेट देखील माहित आहे ते आस्पेक्ट तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहित आहे की आपण एखादे डिझाइन कधी करता जेव्हा आपण या संदर्भात हे कसे कार्य करते याची परत तपासणी करावी लागेल सिम्युलेशन स्तरावर होय कदाचित हे आपल्याला काही संकेत देईल परंतु ते त्याचे दस्तऐवजीकरण कसे करेल आणि ते पुढे कसे घेतील हेदेखील लक्षात घ्यावे लागेल आणि आर्किटेक्चरल एज्युकेशन हा 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि जेथे तो मूलभूत फाउंडेशन एलॅबोरेशन ईंटेग्रेशन प्रगत स्पेशिअलाजेशन आणि शेवटच्या 3 E सह प्रारंभ होतो एक्सप्लोरेशन इव्हॅल्युएशन आणि एक्सपेरियन्स येथे आपण छोट्या छोट्या गोष्टींबरोबर प्रारंभ कराल त्याबद्दल मूलभूत ज्ञान आणि नंतर आपण त्याबद्दल अधिक विस्तृत करण्याचा प्रयत्न करा परंतु येथे आपण संरचना बांधकाम प्रमाण शुल्क आर्थिक आस्पेक्ट एकत्रित करतो म्हणून आपणइन्टिग्रेट करणे सुरू करतो आणि मग आम्ही आपल्यास जाणत असलेल्या प्रगत स्पेशिअलाजेशन कडे जात आहोत आपले लक्ष केंद्रित केले जाईल परंतु आपल्याला माहित असलेल्या अध्यापनात ते फक्त आपण काय शिकवता ते किती शिकले याबद्दलच नाही हे मूल्यांकन केले जाते की हे किती नाही आपण विचार केला आहे परंतु त्यांनी किती शिकले हे अधिक महत्वाचे आहे मी स्नोपीला शिटी वाजवण्यास शिकवलं आहे पण मी त्याला शिटी वाजवू शकत नाही मी म्हणालो की मी शिकवलं की तो शिकला नव्हता म्हणूनच या अंतरांचे विश्लेषण केले पाहिजे तसेच हा माझा विशाल विद्यार्थ्यांचा एक प्रबंध आहे तो एक रोहिंग्याRohingya's शरणार्थी प्रकल्प म्हणून आश्रय घेतो आणि आपण त्याच्या कामाचे हस्तनिर्मिती रेखाचित्र पाहू शकता आणि त्या क्षणी व्यक्ती त्याच्या पेन्सिलला स्पर्श करीत बोर्डवर रेखांकन करीत आहे तो काम करीत असलेल्या तपशीलांवर विचार करण्यास अधिक वेळ देईल बहुतेक घडणारी गोष्ट ही जर डिजिटल गोष्ट असेल तर ते त्यातील वेगवेगळ्या बाजूंनी कॉपी करुन पेस्ट करण्याचा प्रयत्न करतात नक्कीच जर आपण मसुदा तयार करीत असाल आणि डिझाइन करत असाल तर ते वेगळे होते परंतु येथे त्यांच्याकडे प्रमाणात आणि प्रमाणांची थोडीशी संवेदनशीलता असेल आणि आपल्याला माहिती आहे की हेच मी पाहू शकतो की त्यांची कल्पनाशक्ती देखील चित्रात येते आज आपण करत असलेल्या विविध साधनांमुळे आपल्याकडे आज CAD सिम्युलेशन टूल्स आणि एनर्जी कार्यक्षमता ओरिएंटेशन अशी अनेक साधने येत आहेत आपल्याकडे अद्याप काहीच नाही अंतिम वर्षाचे विद्यार्थी त्यांच्या शिकलेल्या हातांच्या कौशल्यांचा अजिबात वापर करीत नाहीत प्रथम वर्ष परंतु अखेरीस ते आपल्याला माहित असलेल्या विसरतात ही एक समस्या आहे आणि साइट परस्पर संवाद खूप कमी होते आणि ते मुख्यतः टेबलावर बसून आपल्यास माहित असलेल्या गोष्टी तयार करतात मला असे वाटते की आपण डिजिटल परस्परसंवादाच्या या प्रक्रियेसह आणि उदाहरणार्थ रिऍलिटीि बद्दल जाणून घेण्यासह साइट परस्पर संवादासह संवाद साधणे आवश्यक आहे जेव्हा कोणतीही यूएस प्रवेश प्रक्रिया जेव्हा त्यांना जगभरातील एक पोर्टफोलिओ मिळते तेव्हा प्रत्येक पोर्टफोलिओ अधिक दिसते किंवा कमी एकसारखे कारण ते सर्व समान साधने आणि आपल्यास माहित असलेल्या समान प्रक्रियेद्वारे विकसित केले गेले आहेत म्हणून त्या मार्गाने विविधता आणि संदर्भ संबोधित केले गेले नाही आणि इथेच साधने कशी आहेत डिजिटल साधने तुमची विचारशक्ती आणि आपली समजण्याची प्रक्रिया तसेच आपली डिझाइन क्षमता देखील सुसज्ज करतात आता जिऑग्राफिकल स्थानिक माहिती तंत्रज्ञानासह एक उपयुक्त साधन आले आहे GIS टूल्स जिथे आपण माझ्या एका विद्यार्थ्यांकडून हझार्ड लँड्सलीप करण्याचे काम पाहू शकता कारण उपग्रह प्रतिमा महत्वाची भूमिका बजावतात परंतु आता किती मर्यादेपर्यंत आम्हाला बी आर्का स्तरावर उपग्रह प्रतिमा समाविष्ट करायची आहे किंवा आम्ही योजना करतो कारण ते बरेच व्यवहार करतात शहर प्लॅनिंग किंवा प्रादेशिक प्लॅनिंगाचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प त्यांच्यासाठी जीआयएस आधीच अभ्यासक्रमात या विषयात आहे तर अशाप्रकारे गटारांचे लेआउट तसेच धोकादायक भूस्खलनाची तीव्रता नकाशे मिळविणे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले जेणेकरून आपल्याला एक संपूर्ण मूळ समज मिळेल GIS हे एक उपयुक्त साधन आहे परंतु आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की आपल्याला कोणते प्रमाण लागू करावे लागेल आणि माक्रो स्तरावरील मॅक्रो लेव्हल स्केल कोणत्या प्रमाणात मोजावे लागेल एखादे कसे समजू शकेल ज्या क्षणी ते आपल्या साइटवर जाईल ही माहिती कशी उपयुक्त ठरेल याबद्दल मला वाटते की हेच अंतर तेथे आहे म्हणून जेव्हा आपण सायकोमोटर कौशल्यांबद्दल बोलतो तेव्हा भोपाळमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रामलयाच्या मदतीने आपण प्रात्यक्षिकही केले आहे येरुकुला जमातीने 3 तासाच्या कालावधीत बांधलेल्या आश्रयाची ही डिजास्टर आहे म्हणून आम्ही त्यांना साहित्य खरेदीसाठी आणले आम्ही आंध्रच्या विविध भागातून विविध मजुरांना गोळा केले आणि मग आम्ही त्यांना येथे आणले आणि आम्ही निदर्शने केली आणि या प्रक्रियेत जे झाले ते विद्यार्थ्यांनी शिकले आहे की अगदी हलकी झोपडी देखील 3 तासात बनविली जाऊ शकते आपल्याला माहित आहे की ही क्विक आहे म्हणून ते दिले गेले आहे जे अतिशय स्वदेशी आहे परंतु एखाद्याने ते कौशल्य शिकले पाहिजे तसेच जेव्हा मी ऑक्सफोर्डमध्ये विद्यार्थी होतो तेव्हा माझ्या विद्याशाखाने आम्हाला विविध तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाच्या केंद्रात नेले आहे स्थानिक तंत्रज्ञानामुळे आपण हे कसे कार्य करू शकतो हे आपल्याला माहित आहे हे सर्व ऑन हॅन्ड ट्रैनिंग आहे जे कायम राहील विद्यार्थ्यांच्या मनात कायमचे तसेच जेव्हा मी माझे संशोधन करीत होतो तेव्हा मी माझ्याबरोबर काही बी आर्च विद्यार्थ्यांना गुंतवून घेत असे मी त्यांना खेड्यात घेऊन जायला हवे आणि ते गावकऱ्याशी संवाद साधत असत ते विविध परिषदेच्या विकास कार्यात संवाद साधत असत आणि तुम्हाला माहिती आहे बरीच चर्चा गावकऱ्या समवेत राहून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याबद्दल आणि यामुळे तुम्हाला माहित असलेल्या त्यांच्यासाठी खरोखरच तिसरा डोळा उघडला आहे त्याआधी ते सर्वजण वेगळ्या संदर्भाची कल्पना करीत होते जेव्हा त्यांनी त्याशी संवाद साधण्यास सुरवात केली तेव्हा ती खूपच चांगली होती त्यांच्यासाठी वेगळा अनुभव आणि त्याचप्रमाणे मी विकसित केलेल्या काही गोष्टी म्हणजे आपल्याकडे वाचण्यासाठी पुष्कळ माहिती आहे परंतु किती वाचावे आणि सिन्थेसाईज्ड कसे करावे हे एक महत्त्वाचे आस्पेक्ट आहे दुर्दैवाने प्रत्येक अभ्यासक्रमासाठी DRR साठी वाचन साहित्याचा अभाव आहे आणि ते पुन्हा चांगले तयार करतात आणि ही खूप मोठी गरज आहे आम्हाला विषयानुसार विकासाची आवश्यकता आहे म्हणून मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे मी त्यांना गटात वेगवेगळे विषय देत असे आणि मग त्यावरील बर्याच माहिती संकलित करू देतो आणि दिवसाच्या शेवटी मी वाचन साहित्य म्हणून संकलित करीन जसे की हा एक विषय स्वीडनमधील क्लायमेटाच्या विषयावर होता म्हणून त्या मार्गाने मी विविध विषय दिले आहेत जे त्या विषयावर पडत आहेत आणि नंतर दिवसाचा शेवट आम्ही या प्रकारचे वाचन साहित्य समजून टाकणारे एक मोठे पोस्टर असे एक मोठे पोस्टर लिहितो हे आम्ही खेळलेले आणखी एक महत्त्वपूर्ण तंत्र आहे डीआरआरसाठी ही एक भूमिका आहे म्हणून भोपाळ येथील SPA मधील B योजना विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय केले ते आम्हाला गाव धरणाच्या खाली आणि पूरग्रस्त भाग असो की डिजास्टर संदर्भातील कार्य त्यांना देण्यात आले आणि मग आम्ही त्यांना दिले त्यांना लहान गटात बनवा आणि मग आम्ही समुदाय अभियंते प्लॅनर आर्किटेक्ट स्वयंसेवी संस्था जिल्हाधिकारी यांच्यासारखे केले म्हणून तेथे निर्णय घेण्यासारखे आहे एक युजर गट आहे प्रदाता गट आहे एक तांत्रिक गट आहे तर हे सर्व लोक खरोखर त्यातील रिऍलिटीिक आस्पेक्टंवर आभासी समजुतीने चर्चा करतील खरं तर अगदी विद्यार्थ्यांनी मॉडेल कसे तयार केले आणि माझ्याकडे कसे आणले हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे की आम्हाला हाच प्रस्ताव मांडायचा आहे आणि येथेच ते दिग्दर्शकाशी वाद विवाद करतात आणि ते निधीची यंत्रणा कशी स्थापित करतात ते कसे समुदाय आणि आपणास माहित असलेल्या तांत्रिक प्रदात्यांमधील सहकारी स्थापित करेल या सर्व गोष्टींवर चर्चा झाली आहे कारण जेव्हा आपण स्वत ला वेगळ्या शूजमध्ये स्पष्टपणे कल्पना करता तेव्हा आपण इतर बर्याच व्यावहारिक परिस्थितींचा विचार करता आणि हे मी यशस्वी झालेल्यांपैकी एक होते आणखी एक संकल्पना आहे जी मी उत्तम प्रकारे शिकविण्यासाठी वापरली आहे ती म्हणजे मी त्यांना गटात 2 2 लोकांना आणि नंतर एक बिल्ड बॅक बेटर लेसन देत होतो मीकल लायन्स आणि थियोओ शिल्डमॅनheo Schilderman's यांचे कार्य आणि नंतर मी त्यांना वाचण्यास व विश्लेषित करण्यास सांगितले आणि त्यांच्या समजुतीचा एक गंभीर पुनरावलोकन करण्यास सांगितले मग मी काय करू आहे मी प्रथम हा बिल्ड बॅक बेटर बनवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रथम मी हा रिकामा भाग म्हणून सोडतो मी हे भरत नाही हा स्केलेटॉन आहे आणि मग मी त्यांना देतो त्या प्रत्येकाचा एक विभाग हे खरं तर माझा ब्लॅकबोर्ड आहे म्हणून आम्ही ज्या काही चर्चा करीत आहोत जे त्यांनी शिकले ते मी या भागावर सारांशित करण्यास सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या क्षणी ते सारांश देतात तेव्हा मी त्यांना सांगितले की की हे कीवर्ड काय आहेत ते ठेवा त्या मार्गाने आपण एक अतिशय महत्त्वाचे कीवर्ड किंवा सुरक्षितता रुपांतर पारंपारिक ज्ञान पाहू शकता ज्या आपल्याला माहिती आहे की त्या सर्व गोष्टी चित्रात येत आहेत जे बिल्डला आपल्यास चांगल्या प्रकारे माहिती देत आहेत मी असे करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि मग आम्ही त्यांना एक मोठा पोस्टर विचारतो त्या प्रक्रियेमध्ये काय होते जे लोक फक्त त्यांचा अध्याय अभ्यासत नाहीत आणि ते विसरतात ते त्यांचा सारांश देतील ते त्यास चित्रित करतील आणि ते त्यांच्यासाठी स्मृती बनतील आता इथल्या सर्व वर्तुळावर नजर टाकल्यास ही सर्व साधने जी आपण शिकली आहेत ती विमा आहे की नाही त्यात सहभाग आहे की नाही या सर्व गोष्टी आहेत अशाप्रकारे कार्यशाळेचा शेवट असा असेल म्हणूनच आणि महत्त्वाचे म्हणजे मी केनिया पाकिस्तान ऑस्ट्रेलिया किंवा तुर्की चीन आपल्याला माहित असलेल्या वेगवेगळ्या जिऑग्राफिकल स्थिती लिमा पेरू अशा प्रकारच्या जिऑग्राफिकल परिस्थितींचा कसा समावेश केला आहे मग त्यांनी कसे स्वीकारले त्यांनी कसे सामना केले कोणत्या प्रकारच्या साधनांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला त्यांनी वापरल्या आहेत यशस्वी गोष्टी कोणत्या आहेत काय नाही तर अशाप्रकारे मी विविध पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न करीत होतो आणि स्पष्टपणे ही सर्व माझी ट्रायल आणि एर्रर्र प्रक्रिया आहे मी शिकत आहे आणि जे काही मी केले आणि जे मला अधिक यशस्वी वाटले ते काही साधने आहेत येथे मी हे कोंजिगेटिव्ह आणि इफेक्टिव्ह आणि सायकोमोटर कौशल्यांचा समतोल मार्गाने लक्ष देण्याचा प्रयत्न केला कारण हे केवळ शब्दांवर किंवा संकल्पनेद्वारेच नाही तर आपण त्यामध्ये सामील झालेले सॉफ्टवेअर टूल्स देखील नाही तर प्रत्यक्षात गंभीरपणे कसे दिसू शकते तो आपणास माहित आहे की एक टाईम वाईस ते कसे पहातात आणि मॅनेजमेंट च्या दृष्टीकोनातून ते त्याकडे कसे पाहतात एक इन्टिग्रेट दृष्टीकोन ते त्याकडे कसे पाहतात हे आपल्याला माहित आहे आणि दिवसाच्या शेवटी एक शिकण्याच्या दृष्टीकोनातून हे आहे मला कसे बिल्ड बॅक बेटर करायचे या बद्दलक सादर करायचे आहे खूप खूप धन्यवाद